स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आता आपण मॅनॅजमेन्ट अकाउंटिंगच्या पुढील तंत्राकडे जात आहोत जे एक उत्तम व्यवस्थापन निर्णय घेण्यास सुलभ करते आणि या तंत्रात आपण उत्पादनाचा एकूण खर्च आणि अचूक खर्च किंवा योग्य खर्च ह्यांची योग्य माहिती घेऊ आणि त्या नंतर आपण त्या माहितीचा उपयोग दैनंदिन जीवनात निर्णय घेण्यासाठी करू शकतो तर जेव्हा आपण उत्पादनाच्या खर्चाबद्दल बोलत असू तेव्हा मॅनॅजमेण्ट अकाउंटिंग बद्दल बोलत असताना सर्वात पहिले मी खर्च पत्रक किंवा किंमतीच्या स्टेटमेन्ट बद्दल बोललो होतो तर कॉस्टशीटमध्ये आम्ही उत्पादनाची टोटल कॉस्ट कशी मोजता येईल हे शिकलो आपण व्यापकपणे त्याची 3 डायरेक्ट कॉस्टमध्ये विभागणी करतो ते म्हणजे मटेरियल कॉस्ट लेबर कॉस्ट आणि ओव्हरहेड कॉस्ट त्या नंतर आपण फॅक्टरी कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट विक्री किंमत वजा विक्री खर्च ज्याला आपण आपले प्रॉफिट म्हणतो तर कॉस्टशीट तयार करण्याचा किंवा उत्पादनांच्या एकूण किंमतीची गणना करण्याचा हा एक मार्ग आहे आणि प्रत्येक प्रॉडक्टसाठी स्वतंत्र कॉस्ट शीट तयार केले जाणे आवश्यक आहे पण ह्यात समस्या अशी आहे कि जेव्हा आपण फक्त एकाच प्रॉडक्ट साठी कॉस्टशीट तयार करत असू तरच हे योग्य आहे अनेक प्रॉडक्ट्स साठी एकच कॉस्ट शीट असणे योग्य नाही पण जर आपण अनेक प्रॉडक्ट साठी कॉस्ट शीट तयार करत असू किंवा आपण बऱ्याच प्रॉडक्ट्सचे उत्पादन करत असू उदाहरणार्थ समजा २ किंवा ३ प्रॉडक्ट्सच उत्पादन करत असू आणि प्रत्येक प्रॉडक्टची संख्या वेगवेगळी असेल समजा तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सच उत्पादन करत असाल त्यात काळ्या आणि निळ्या रंगाच्या पेन्सचे उत्पादन जास्त म्हणजेच काळ्या पेन्स चे उत्पादन 40000 असेल आणि निळ्या पेन्सचे उत्पादन 50000 आणि अजून 2 रंग लाल आणि जांभळा तर लाल आणि जांभळ्या रंगाच्या पेन्सचे उत्पादन समजा प्रत्येकी 5000 असेल तर याचा अर्थ असा आहे की आम्ही काळ्या पेनची निर्मिती करीत आहोत त्याची एकूण संख्या ही 40000 आहे तर निळे पेन्स हे 50000 आहेत आणि 5000 लाल पेन्स आहेत आणि 5000 जांभळे पेन्स आहेत आम्ही आमच्या कंपनीत सगळे मिळून 100000 पेन्स चे उत्पादन करतो म्हणजे आपल्याला 100000 पेन्सचा संपूर्ण उत्पादन खर्च काढावा लागेल पण हा संपूर्ण उत्पादन खर्च काढताना २ प्रकारच्या खर्चाबद्दल माहिती असणे आवश्यक असेल ते म्हणजे चल खर्च आणि आम्ही जर दर युनिटची व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट दरम्यानचे संबंध पाहिले तर प्रति युनिट व्हेरिएबल कॉस्ट आणि प्रति युनिट फिक्स्ड कॉस्टचा अर्थ असा आहे की जर आपण 40000 ब्लॅक पेन तयार करत असाल तर तुमची सामग्री या संख्येनुसार आवश्यक असेल जर तुम्ही 50000 पेनचे उत्पादन करीत असाल तर त्या संख्येप्रमाणे तुमची सामग्री आवश्यक असेल जर तुम्ही 5000 लाल पेन तयार करत असाल तर त्या त्या संख्येनुसार तुमची सामग्री आवश्यक असेल व जांभळ्या रंगात देखील 5000 पेनच्या उत्पादन आवश्यकतेनुसार सामग्री आवश्यक असेल त्यानुसार आपण साहित्य वापरत आहोत त्यानुसार आहोत श्रम वापरत आहोत आणि त्यानुसार आपण ओव्हरहेड्स वापरत आहोत परंतु फिक्स्ड कॉस्ट फिक्स्ड राहते ती बदलत नाही म्हणजे जेव्हा आपल्याला उत्पादन युनिट स्थापित करायचे असेल तेव्हा तपशीलवार व्यवहारानुसार प्रकल्प चालू करताना सुरुवातीलाच निर्णय घ्यावा लागेल असे करताना हे बघावे लागेल की किमान क्षमतेचचा कोणता कारखाना उपलब्ध आहे कि कारखान्याची किमान क्षमता किती आहे मग आपण त्या विक्रीच्या अंदाजासह सर्व जुळवू आणि आम्ही भाकीत करताना मला वाटते की बाजारात ज्या युनिटमध्ये आपण विकू शकू त्या बाजारपेठेत आपण विक्री करू शकणाऱ्या युनिटची संख्या 5000 आहे एकूण बाजार 50000 युनिट्सचा आहे परंतु आमच्याकडे जास्तीत जास्त 10 टक्के बाजाराचा हिस्सा असेल तर आम्ही तितकेच उत्पादन आणि विक्री करू शकतो असे म्हंटले तर फक्त 5000 युनिट्स आपल्याकडे आहेत त्यापेक्षा जास्त नाही तर आपली उत्पादनक्षमता ५००० युनिट्स विक्री करण्याइतकी आहे तर इथे बाजारात नवीन प्रॉडक्ट च्या आगमनाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल आपण बोलत आहोत आता ज्या बाजारात जो कारखाना उपलब्ध आहे त्याची किमान क्षमता 10000 युनिट्स तयार करण्याइतकी आहे आपल्याकडे त्यापेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असू शकत नाही परंतु सध्या आमच्या उत्पादनाची बाजारपेठेत मागणी 5000 इतकी आहे असा आमचा अंदाज आहे परंतु येणाऱ्या काळात ही मागणी वाढेल किंवा आम्ही नवीन विभागात प्रवेश करू जेणेकरून आगामी काळात 10000 युनिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सची संपूर्ण क्षमता पूर्ण वापरता येईल म्हणून सुरुवातीला काय होईल जेव्हा पूर्ण कारखान्याची किंमत 50000 रुपये आहे आणि सध्या आपण 10000 युनिट तयार करू शकतो म्हणजे पर युनिट खर्च किती असेल प्रति युनिट किंमत 5 रुपये असेल परंतु जर आपण त्याचा योग्य वापर करण्यास सक्षम नसाल तर मग काय होईल आपण फक्त 5000 युनिट तयार करत आहोत म्हणजे याचा अर्थ प्रति युनिट खर्च 10 होईल तर म्हणून प्रति युनिट फिक्स्ड कॉस्टचे बिहेविअर तुलनेपेक्षा उलट होत आहे व्हेरिएबल कॉस्टपर्यंत व्हेरिएबल कॉस्ट ही उत्पादनाच्या क्षमतेनुसार वाढते असा याचा परस्पर संबंध आहे आणि जर उत्पादनाची क्षमता अधिक असेल तर प्रति युनिट किंमतही जास्त आहे म्हणजे एकूण खर्चपण जास्त आहे आणि प्रति युनिट खर्चपण जास्त आहे परंतु फिक्स्ड कॉस्ट बदलत नाही जर प्रमाण उत्पादन काही एक्स असेल तर आम्ही येथे ज्या विशिष्ट किंमतीची गणना करत आहोत ते म्हणजे 5 रुपये 50000 खर्च आणि 10000 उत्पादन प्रमाण असेल तर प्रत्येक युनिटची किंमत 5 असेल परंतु जर आपल्याकडे बाजारात विक्री करण्याची क्षमता असेल किंवा आपण वापरत असलेली कारखान्याची क्षमता फक्त 5000 इतकी असेल किंवा ५० टक्के इतकी असेल तर प्रति युनिट किंमत वाढेल तर आपण असे म्हणू शकतो की फिक्स्ड कॉस्ट आणि प्रति युनिट कॉस्ट ह्यांच्यामध्ये व्यत्य संबंध असतात दर युनिट उत्पादनाची मोठी मात्रा जेव्हा जास्त असते तेव्हा फिक्स्ड कॉस्ट कमी असते आणि जेव्हा उत्पादनाचे प्रमाण कमी असते तेव्हा फिक्स्ड कॉस्ट मध्ये विरुद्ध बदल होतो बाजारातील उत्पादनातील विक्रीतील बदलांच्या अनुषंगाने व्हेरिएबल किंमतीत वाढ होते त्या प्रमाणे बाजारात व्हॉल्यूम विक्री आणि त्यानुसार प्रगती वाढते तर या परिस्थितीत आपण खर्चाच्या मोजणीविषयी चर्चा करतो म्हणजे आपण येथे काय करत आहोत आपण 4 उत्पादने 40000 50000 5000 आणि 5000 युनिट्स तयार करीत आहोत आणि एकूण 100000 युनिट्स आणि आपली एकूण फिक्स्ड कॉस्ट किती आहे उदाहरणार्थ आम्ही आधीच मोजलेली एकूण फिक्स्ड कॉस्ट 50000 आहे आणि आम्ही किती युनिट्स तयार करणार आहोत तर इथे 0 5 रुपये इतका उत्पादन खर्च असेल तर या प्रकरणात 50 पैसे प्रति युनिट आहे आणि आम्ही 100000 उत्पादन निर्मिती करीत आहोत आणि फिक्स्ड कॉस्टच्या एकूण रकमेची संख्या 50000 रु आहे तर हे 50000 रु भागिले 100000 तर फिक्स्ड कॉस्टची किंमत 50 पैसे प्रति युनिट येईल परंतु आता आपण काय करतो की आम्ही त्याची कॉस्टशीट तयार करताना आणि उत्पादनाची एकूण किंमत मोजत असताना आम्ही प्रति युनिट किंमतीची गणना करतो आणि फक्त चार वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी किंमतीची यादी तयार करताना चार वेगवेगळ्या किंमतीची यादी तयार करतो उदाहरणार्थ समजा तुम्ही 50000 पेनची कॉस्टशिट तयार करताना तुम्ही काय कराल तुम्ही त्या 50000 ला 0 50 या फिक्स्ड कॉस्टने गुणाकार केला तर येणारी संख्या ही एक निश्चित रक्कम येईल जेव्हा तुम्ही 40000 युनिट्स बनवित असाल म्हणजे पुन्हा तुम्ही 0 5 पैसे असा गुणाकार करणार आणि मग काही रक्कम येथे येईल पुन्हा तुम्ही 5000 युनिट्स तयार करता तेव्हा तुम्ही 0 5 ने गुणाकार कराल आणि ती रक्कम इथे येईल आणि जर तुम्ही पुन्हा दुसरे केले तर चतुर्थ मालाचे उत्पादन 50 पैसे म्हणजे किंमत 50 पैसे होणार आहे तुम्ही 50 पैशांनी गुणाकार कराल ही अतिशय सदोष प्रणाली आहे जर आपण असे करत असाल तर याचा अर्थ असा आहे की माझी एकूण युनिटची उत्पादन संख्या 100000 आहे माझी एकूण निश्चित किंमत 50000 आहे आणि प्रति युनिट कॉस्ट 50 पैसे प्रति युनिट आहे त्यामुळे मला काही हरकत नाही मी फक्त असे म्हणू शकतो A B C आणि D या उत्पादनासाठी चार वेगवेगळ्या किंमतींची कॉस्टशीट तयार करताना त्यांच्या युनिट्स ची संख्या माहिती असेल त्यावरून तुम्हाला दर युनिट निश्चित किंमत कळेल तुम्ही फिक्स्ड कॉस्टची मोजणी कराल तर जितके युनिट तयार करणार आहोत त्या संख्येला पर युनिट किंमतीने गुणाकार करणे तर अशा प्रकारे एकूण खर्च काढला जाऊ शकतो त्या मार्गाने टोटल कॉस्टबद्दल माहिती मिळू शकते पण ही सदोष सिस्टिम आहे हे कसे दोषपूर्ण आहे तर जसे की मी तुम्हाला सांगितले आहे की पर युनिट फिक्स्ड कॉस्ट ही उत्पादनाच्या विरुद्ध प्रमाणात असते जेव्हा उत्पादनाचे प्रमाणे वाढते तेव्हा पर युनिट फिक्स्ड कॉस्ट कमी होते आणि जेव्हा उत्पादनाचे प्रमाणे कमी होते तेव्हा प्रति युनिट फिक्स्ड कॉस्ट वाढते तर या प्रकरणात व्हॉल्यूममधील फरक खूप जास्त आहे येथे एकूण उत्पादनांपैकी 50 टक्के येथे एकूण उत्पादनाच्या 40 टक्के आणि एकूण उत्पादनाच्या 5 टक्के आणि 5 टक्के येथे जेव्हा ही परिस्थिती असते तेव्हा फिक्स्ड कॉस्ट ही समान आहे असे कसे म्हणू शकतो 50 पैसे पर युनिट हे 50 टक्के उत्पादनासाठी 40 टक्के उत्पादनासाठी आणि 5 टक्के उत्पादन साठी देखील एकीकडे आपण एका उत्पादनाच्या अर्ध्या भागाचे उत्पादन करीत आहात आणि आपण असे म्हणत आहात की 50 पैसे ही फिक्स्ड कॉस्ट आहे आपण 50000 ने 50 पैसे गुणाकार करीत आहात आणि आपण फिक्स्ड केलेल्या किंमतीची गणना करत आहात 25000 50000 आणि 40000 युनिट ही एक मोठी समस्या नाही परंतु 5000 ही एक मोठी समस्या आहे तर आणि हे शक्य आहे की आपण त्या युनिट तयार करण्यासाठी लागणारी काही निश्चित किंमत असेल जे उत्पादनात कमी आहेत उदाहरणार्थ आपण 4 पेन ब्लॅक पेन ब्लू पेन लाल आणि जांभळा असे तयार करीत आहोत जेव्हा आपण निळ्या पेनचे उत्पादन करीत असू आणि मग आपण काळ्या पेनचे उत्पादन करण्यास प्रारंभ करतो म्हणजे सेटअपमध्ये बदल किंवा पात्रांची साफसफाई करण्याची आवश्यकता नाही आणि सर्वत्र शाई तयार आहे कारण निळा आणि काळा रंगांमधील फरक फार गंभीर नाही परंतु जेव्हा आपल्याला काळ्यापासून लाल किंवा काळ्यापासून ते जांभळ्यापर्यंत बदलावे लागत असेल तर सेटअप बदलण्यात किंवा त्या पात्रांची साफसफाई करण्यासाठी एक्सट्रा कॉस्ट मोजावी लागेल जिथे आपण तयार करत असलेली शाई आहे आणि त्यासाठी अधिक वेळ अधिक किंमत अधिक गुंतवणूक लागेल म्हणून हे शक्य आहे की त्यासाठी काही अतिरिक्त वेळ लागेल अतिरिक्त खर्च केला जात असेल आणि जेव्हा फिक्स्ड कॉस्ट जास्त असेल आणि युनिट्सची संख्या कमी असेल तर प्रति युनिटची किंमत जास्त असावी तर कॉस्टशीट पत्रकाची मुख्य मर्यादा आणि कॉस्ट स्टेटमेंट यामधील मुख्य फरक म्हणजे कॉस्टशीट ही उत्पादन खर्चाच्या दृष्टीने फिक्स्ड कॉस्ट आणि उत्पादनाचे प्रमाण ह्या मध्ये फक्त 5 टक्के उत्पादन करत असलेल्या उत्पादनांमध्ये फरक करत नाही उत्पादन आपण देखील प्रति युनिट खर्च घेता आणि आपण प्रति युनिट किंमतीचे उत्पादन 50 टक्के तयार करीत आहोत हा येथील दोष आहे तर आपल्याला हे शोधून काढायचे आहे की जर तुम्ही 50000 युनिट्सचे आणि 40000 युनिट्सचे उत्पादन करत आहात म्हणजेच तुम्ही 90000 युनिट्स उत्पादित करत आहात तर तुमची फिक्सड कॉस्ट ५० पैसे प्रति युनिट इतकी खाली आली आहे उदाहरणार्थ तुम्ही हे 90000 युनिट्स काढले आणि मग बाकीचे 10000 युनिट्स बनवले तर इथे फिक्स्ड कॉस्ट किती आहे तर फिक्स्ड कॉस्ट 50000 आहे तर तुम्ही ते 10000 ने विभाजित करा आणि मग इथल्या प्रत्येक युनिटची किंमत 50 पैसे ते 5 रुपये प्रति युनिट पर्यंत येईल आणि मग ती किंमत काळ्या आणि लाल आणि जांभळ्या पेनच्या किंमतीत वाढेल मग आपला खर्च कुठे जातो ते पहा तर येथे ते खाली आले आहे कारण 90000 युनिट्स आपण केवळ दोन उत्पादनांचे उत्पादन करत आहात आणि 90000 युनिट आणि 10 टक्के उत्पादन केवळ 10000 युनिट्स ज्या तुम्ही इतर प्रॉडक्ट्सचे उत्पादन करीत आहात तर या प्रकरणात हा दोष आम्हाला दूर करावा लागेल आणि हा दोष दूर करण्यासाठी जेणेकरून पर युनिट फिक्स्ड कॉस्टच्या उत्पादनाचे प्रमाण कमी होईल आणि पर युनिट फिक्स्ड कॉस्टचे उत्पादन प्रमाण कमी होईल आणि ते स्टॅंडर्ड संबंध आहेत आणि ते करण्यासाठी आपल्याला उत्पादनाच्या खर्चाची गणना करण्यासाठी कॉस्टशीटची गरज नसते तर दुसऱ्या कशाचीतरी आवश्यकता असते आणि त्यालाच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग असे म्हंटले जाते त्यास ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग असे म्हटले जाते म्हणून आता येत्या वर्गात आपण कॉस्ट मॅनॅजमेन्ट सिस्टिम आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग याबद्दल शिकणार आहोत कारण कॉस्टशीटमध्ये एक दोष आहे आणि तो कॉस्टशीटमधील मुख्य दोष म्हणून पुढे येत आहे माझ्या 50000 युनिट्सची फिक्स्ड कॉस्ट 50 पैसे आहे म्हणजे माझे 5000 युनिट्स साठी माझी फिक्स्ड कॉस्ट 50 पैसे आहे तर इथे दर युनिट खर्चाच्या 50000 मी आणि 5000 युनिट्ससाठी फिक्स्ड कॉस्ट प्रति युनिट जास्त असणे आवश्यक आहे म्हणून जर आपण असे करत नसाल आणि फक्त युनिट्सची एकूण संख्या एकूण फिक्स्ड कॉस्टमधून विभाजित केली तर एकूण प्रति युनिट फिक्स्ड कॉस्ट येईल या प्रकरणात आपण काय करीत आहात ते वेगळे झाले आहे कारण या प्रकरणात उत्पादनाचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणून त्याची किंमत वेगळी असेल आणि जिथे उत्पादनाचे प्रमाण फार नसेल तिथे त्याची किंमत वेगळी असेल तर जर आपण ते प्रति युनिट खर्च आणि उत्पादनाची मात्रा यांचा गुणाकार करत नसाल तर आपण दोन समस्या निर्माण करीत आहात एक समस्या ही अंडर कॉस्टिंगची आहे आणि दुसरी समस्या ओव्हर कॉस्टिंगची उत्पादनाची जास्त किंमत म्हणजे 50000 युनिट्स आणि 50 पैसे इतकी फिक्स्ड कॉस्ट आणि हीच 5000 युनिट्स साठी सुद्धा जो प्रक्रियेतील एक दोष आहे म्हणून जेव्हा आपण 50000 युनिट्सची किंमत 50 पैसे अशी विचारात घेतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की काळा पेन आणि निळ्या पेन हे ओव्हर कॉस्टिक आहेत कारण त्या पेनची किंमत जास्त नाही कारण आपण 50000 आणि 40000 पेन तयार करत आहोत कदाचित आपली फिक्स्ड कॉस्ट नक्कीच खाली आली असती कारण आम्ही खास पेन लाल आणि जांभळा शाई तयार करीत आहोत त्यामुळे कदाचित आपल्याला काही अतिरिक्त खर्च करावा लागेल तर आज आपल्याला काय करावे लागेल तर उत्पादनांची ओव्हरप्राईस आणि अंडरप्राईस हे दोष दूर करावे लागतील कारण जेव्हा ते ओव्हर कॉस्टेट असते तेव्हा तेव्हा आपण फिक्स्ड कॉस्ट निश्चित केल्यावर खर्च आणि मार्जिन जोडतो आणि त्यात जेव्हा आपला प्रॉफिट जोडतो तेव्हा ती त्याची किंमत बनते म्हणून जर आपण किंमत मोजण्याच्या या पद्धतीचा अवलंब करीत असाल तर ते फक्त उत्पादनाच्या एकूण खंडाचा अर्थ वाढविते म्हणजे प्रति युनिट खर्चासह कोणत्याही एका उत्पादनाच्या उत्पादनाची एकूण मात्रा वाढविते तर आपण जे करत आहात ते शक्य आहे की आपल्या प्रति पेन किंमतीची 10 रुपये पुढे येत आहेत मार्जिन म्हणून आपली रूपये वाढवणे म्हणजे आपली विक्री किंमत 12 रुपये इतकी आहे परंतु जर आपण सिस्टम बदललात आणि दर युनिटच्या निश्चित किंमतीची गणना केली तर कदाचित निश्चित किंमत असू शकते त्यापेक्षा कमी आणि पेनची निर्मिती 9 रुपये आणि नंतर 2 रुपयांच्या मार्जिनवर करणे शक्य असेल तर आपण किंमत 11 रुपयांवर आणू शकता जरी आपण किंमत 11 रुपयांपर्यंत कमी केली नाही तसेच किंमत 12 रुपये ठेवली तर काय होईल जर आपण किंमत 11 रुपयांपर्यंत कमी केली तर आपली मार्जिन वाढेल कारण किंमत खाली आली आहे पण इतरांना असे करणे शक्य होणार नाही तर आता किंमत खाली आली आहे म्हणजेच आपण बाजाराचा मोठा वाटा उचलण्यास सक्षम आहोत आणि दुसऱ्या बाजूने पहिले तर आम्ही किंमत कमी केली नाही तर कंपनीचा नफा 1 रुपयेने वाढत आहे ही समस्या आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगच्या मदतीने काढून टाकत आहोत तसेच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगच्या मदतीने आम्ही दुसरी समस्या सोडवत आहोत ती म्हणजे अंडरकॉस्टिंगची समस्या हे शक्य आहे की त्या लाल पेनची फिक्स्ड कॉस्ट 50 पैसे नाही तर ती 4 रूपये आहे जर आपण ती लक्षात घेतली तर तर कदाचित एकूण किंमत 8 रुपये अधिक 4 रुपये म्हणजे 12 रुपये होईल यात आपले मार्जिन टाकल्यावर आमची किंमत 14 रुपये होईल पण आम्ही ही पेन 12 रुपयांनाही विकत आहोत तर आपण हे काय करीत आहोत तर इथे आपण त्या पेनला अंडरकॉस्ट करत आहोत आणि ओव्हरकॉस्ट करत आहोत यासाठी आपण किंमत मोजणार आहोत इथे आपण ओव्हरकॉस्टिंग करून 9 रुपयांच्या जागी आम्ही ते 10 रुपयांमध्ये देत आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण एका प्रकरणात 2 रुपयांची किंमत वाढवत आहात आणि आपण दुसऱ्या बाबतीत 2 रुपयांची किंमत कमी करत आहात आणि जेव्हा आपली कॉस्टिंग सिस्टीम सदोष असेल तेव्हा तुमची किंमत कशी बरोबर येईल कारण खर्च हा किंमतीचा मूलभूत आधार असतो म्हणून आम्हाला उत्पादनाची वास्तविक किंमत मोजावी लागते आणि तेथे आपण ऍक्टिव्हिटी आधारित कॉस्टिंग सिस्टमचा वापर करू शकतो ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिम इथे अयशस्वी आहे म्हणून आम्हाला ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिमच्या जागी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमन वापरावी लागेल आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिम मध्ये काय होते आम्ही ओळखतो की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या कंपनीत केल्या जात आहेत आणि एकूण ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण ज्यावर काही कार्य करतो तर त्याला फिक्स्ड ऍक्टिव्हिटी म्हणून संबोधले जाऊ शकते कदाचित मी 1 ते 50 ऍक्टिव्हिटीज शोधण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते फिक्स्ड कॉस्टचे कुठेतरी कारण असू शकते1 ते 50 ऍक्टिव्हिटीज म्हणजे आम्ही संपूर्ण ऍक्टिव्हिटीज करत आहोत सामग्री खरेदी करणे नंतर सामग्री स्टोअरमध्ये नेणे नंतर स्टोअरमधून प्रथम उत्पादन प्रक्रिया दुसरी उत्पादन प्रक्रिया तिसरी उत्पादन प्रक्रिया चौथी उत्पादन प्रक्रिया त्यानंतर मटेरियल घेणे आणि वेअरहाऊस पर्यंत नेणे वेअरहाऊस मधून हे मार्केटमध्ये जाईल आणि म्हणूनच या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यास ऑफिसच्या लोकांची मदत होते आणि याला फिक्स्ड इनकम म्हणतात आपण करत असलेलल्या जाहिरातिचा खर्च कधीकधी फिक्स्ड कॉस्ट असते जर ती फिक्स्ड कॉस्ट नसेल तर सामान्यत वेअरहाऊसच्या विजेची किंमत असू शकते जी फिक्स्ड कॉस्ट आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपण तयार करीत असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतो त्या उत्पादनांच्या फिक्स्ड कॉस्टचा वापर समान नसतो उदाहरणार्थ आपण हे मोठे हॉल मोठे वेअरहाऊस तयार करता आणि या मोठ्या वेअरहाऊसची देखभाल खर्च 50000 रुपये आहे या गोदामात आपण फक्त 5000 युनिट ठेवले तर प्रति युनिट किंमती 10 रुपये होणार आहे परंतु ह्या गोदामात जर तुम्ही 50000 युनिट्स ठेवली तर ही किंमत प्रति युनिट 1 रूपये असेल म्हणून आपण एका प्रोडक्टचे 50000 युनिट्स ठेवत आहात आणि दुसर्या प्रोडक्टचे 5000 युनिट्स ठेवत आहात तर तुम्ही असे कसे म्हणू शकता की आपली फिक्स्ड कॉस्ट पर युनिट हा एकसमान आहे हे योग्य नाही ते उत्पादनाच्या एकूण प्रमाणाच्या संलग्न असणे आवश्यक आहे कारण प्रति युनिट फिक्स्ड कॉस्टचे वर्तन हे व्युत्पन्न आहे आता आपण काही 1 ते 50 ऍक्टिव्हिटी आहेत आणि या 1 ते 50 ऍक्टिव्हिटीजमध्ये आता या जास्तीतजास्त आहेत आणि ह्या सर्व जर लाल पेन तयार करण्यासाठी लागत असतील तर आपल्याला त्या सर्व 50 ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील जर मी जांभळ्या पेनचे उत्पादन करीत असेल तर आपणास सर्व 50 ऍक्टिव्हिटीज नक्कीच कराव्या लागतील परंतु जेव्हा आपण निळ्या पेनची निर्मिती करीत असाल आणि निळ्या पेनच्या बाबतीत आपण काळा पेन तयार करीत असाल तर आपण केवळ 1 ते 30 ऍक्टिव्हिटीज वापरत आहात आम्ही उर्वरित 20 चा उपयोग करीत नाही काळ्या पेनमध्ये आम्ही 1 ते 35 ऍक्टिव्हिटीजचा उपयोग करीत असू तर बाकीच्या 15 ऍक्टिव्हिटीजचा वापर आम्ही करत नाही निळ्या पेनच्या किंमतीत अतिरिक्त 20 ऍक्टिव्हिटीज ज्यांचा आम्ही वापर करीत नाही त्या का जोडाव्यात आणि तसेच काळ्या पेनच्या किंमतीच्या बाबतीतही 15 ऍक्टिव्हिटीज का जोडाव्यात ह्या अतिरिक्त ऍक्टिव्हिटीज आम्ही केवळ खास पेन तयार करण्यासाठी करतो आहोत म्हणून त्या किंमतीत केवळ त्या उत्पादनांमध्येच जोडले जावे परंतु मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी नाही तर अशा प्रकरणात आपल्याला ही विसंगती दुरुस्त करावी लागेल आणि कॉस्टिंग सिस्टिममधील दोष दूर करावा लागेल आणि मग आम्हाला वेगळ्या कॉस्टिंग सिस्टमचा वापर करावा लागेल ज्यास ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग असे म्हणतात कुठल्याही कंपनीमध्ये कोणत्याही संस्थेत ऍक्टिव्हिटीजची एकूण संख्या ओळखली जावी आणि त्यानंतर आम्ही उत्पादन घेत असलेल्या चार उत्पादनांपैकी आपण पाहत आहोत की कोणते उत्पादन वापरत आहे सर्व 50 ऍक्टिव्हिटीज जे ते प्रॉडक्ट वापरत आहे अशा 40 30 20 आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची कॉस्टशीट तयार करताना किंमत ठरवावी लागेल आणि नंतर प्रति युनिट किंमत ठरवावी लागेल या संपूर्ण प्रक्रियेत आता आमच्याकडे दोन प्रकारची किंमत व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट आहे व्हेरिएबल कॉस्टचा विचार केला तर काहीच हरकत नाही जर आपण जास्त उत्पादन तयार केले तर आपण जास्त मटेरियल वापराल आपण अधिक कामगार वापराल आणि अधिक ओव्हरहेड वापराल परंतु जर आपण फिक्स्ड कॉस्टबद्दल बोलताना जर आपण प्रति युनिट प्रोडक्शन कॉस्ट वाढविली तर फिक्स्ड कॉस्ट कमी होईल आणि व्हेरिएबल कॉस्टमध्ये कोणताही बदल नसेल त्याचप्रकारे ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टिममध्ये किंवा टोटल कॉस्टिंग सिस्टिममध्ये कॉस्टशीट तयार करताना व्हेरिएबल कॉस्टच्या वाटपाची प्रक्रिया सारखीच असेल त्यात कोणताच दोष नसतो परंतु ऍबसॉरबशन कॉस्टिंग सिस्टीम आणि एबीसीमध्ये फिक्स्ड कॉस्टच्या संदर्भात दोष आढळतो तर तुम्हाला ओव्हरकॉस्टिंग आणि अंडरकॉस्टिंगची ही समस्या सोडवावी लागेल कॉस्टशीट सिस्टम किंवा कॉस्टस्टेटमेंट ऐवजी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमकडे वळावे लागेल आणि नंतर उत्पादनाच्या वास्तविक खर्चाची नेमकी किंमत मोजता येईल तसेच वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची योग्य किंमत काढता येईल आता एबीसी लागू केली जाऊ शकते अशा काही पूर्वशर्ती आहेत सर्व कंपन्या सर्व उत्पादन संस्थांमध्ये एबीसी लागू करणे शक्य आहे काय हे खरे नाही सर्व संस्थांमध्ये याचा वापर करणे शक्य नाही याचा अर्थ असा आहे की काही विशिष्ट कंपन्या विशिष्ट उत्पादन संस्था आणि सेवासंस्थेतही याचा वापर होऊ शकतो जिथे दोन अटी पूर्ण केल्या जातात पहिली अट कोणती पहिली अट अशी आहे की प्रॉडक्टची संख्या ज्या प्रॉडक्ट बद्दल मी बोलत आहे त्या प्रॉडक्टची संख्या किमान २ पेक्षा जास्त असावी आपण ह्या स्थितीत जर वैविध्यपूर्ण प्रॉडक्ट्सचे उत्पादन करीत असाल तर उत्पादनांचे विविधीकरण करा म्हणजे आपण एबीसीसाठी जाऊ शकता दुसरे म्हणजे जेव्हा फिक्स्ड कॉस्टची रक्कम खूप जास्त असते आणि जेव्हा असे असेल आणि आपण 2 पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण प्रॉडक्ट्सचे उत्पादन करत असाल म्हणजेच 3 4 5 प्रॉडक्ट्स तेथे अशा प्रकारच्या संस्थांमध्ये एबीसी लागू केले जाऊ शकते जर फिक्स्ड कॉस्ट फारच जास्त नसेल तर या प्रकारची यंत्रणा तयार करण्यात काही अर्थ नाही आणि जर 1 किंवा 2 अशी प्रॉडक्टसची संख्या असेल तर त्यांना आपण फिक्स्ड कॉस्ट निश्चित करू शकतो म्हणून अशा ठिकाणी अशा प्रकारच्या जटिल प्रणालीचा वापर करणे योग्य ठरणार नाही कारण कोणत्याही संस्थेमध्ये एबीसी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टमची अंमलबजावणी करणे खूप महाग आहे फर्ममध्ये सर्व 1 ते 50 ऍक्टिव्हिटी ओळखणारी ती यंत्रणा तयार करणे त्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीजसंदर्भात आपण करीत असलेल्या व्यवहारांची संख्या ओळखणे म्हणजेच ऍक्टिव्हिटी ओळखणे ड्रायव्हर्सची ओळख प्रति ड्रायव्हर किंमतीची ओळख एकूण खर्चाची ओळख हे इतके सोपे काम नाही आम्हाला सल्लागारांची नेमणूक करावी लागेल ज्यांना या ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टची कल्पना आहे त्यांची फी खूप जास्त असते आम्हाला या प्रणालीमध्ये सतत हे गणित बदलत रहावे लागेल आणि सिस्टिमच्या बऱ्याच मागण्या असतात एकदा ही सिस्टिम बसवली की एकदा जो व्यक्ती सिस्टिम नियंत्रित करत आहे त्याच्या जागी नवीन व्यक्ती येत असेल तेव्हा ती संपूर्ण सिस्टिम कशी तयार झाली आहे हे समजणे कठीण होईल जर कंपनीचे उत्पादनाचे प्रमाण जास्त असेल तर ते एक मोठी संस्था किंवा मिडीयम साईजची संस्था असेल तर आणि दोन अटी पूर्ण झाल्या की त्यांनी विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जसे मी आपल्याशी निळा पेन काळा पेन लाल पेन जांभळा पेनबद्दल बोलत होतो असे असेल तर पहिली अट ठीक आहे दुसरी फिक्स्ड कॉस्ट जास्त असणे म्हणून जेव्हा आपण विविधीकृत उत्पादने तयार करीत असाल तेव्हा आपण ऍक्टिव्हिटी बेस्ट कॉस्टिंग सिस्टमचे अनुसरण न केल्यास ओव्हर कॉस्टिंग आणि अंडर कॉस्टिंगची समस्या निर्माण होईल तर दोन अटी प्रथम पाहिल्या पाहिजेत जेथे आपण ही सिस्टिम कार्यान्वित करू शकता किंवा आपण ही सिस्टिम तयार करू शकतो त्याशिवाय हे तंत्र किंवा सिस्टीम कुठेही लागू करणे शक्य नाही किंवा प्रत्येक उत्पादनाच्या बाबतीत संस्थेच्या प्रत्येक टप्प्यात ते शक्य नाही अतिशय अवघड आहे तर या आपण संपूर्ण प्रक्रियेबद्दल शिकत आहोत ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिम म्हणजे काय या सिस्टिमची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची आवश्यकता काय आहे आणि कोणत्याही प्रकारच्या कंपन्यांप्रमाणेच आपण कसे पुढे जायचे याविषयी आणि आपण या सिस्टिमची अंमलबजावणी कशी करू शकतो जेव्हा आपण ही एबीसी सिस्टम तयार करता तेव्हा आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्तर तयार होतात हे भिन्न स्तर म्हणजे आपण असे म्हणू शकतो की हे स्तर या प्रमाणे विभागले गेले आहेत आपल्याला अंतिम लक्ष्य प्राप्त करणे आवश्यक आहे आणि बऱ्याच वेळा आवश्यक असते ती म्हणजे योग्य किंमत अचूक किंमत जी आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिमद्वारे कळू शकते परंतु या अचूकतेपर्यंत पोहोचणे आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या योग्य किंमती मोजणे हे सर्व संघटनांसाठी शक्य नाही पण जर आपण यापर्यंत पोहोचण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ असा की आपण सिस्टिम वापरू शकता परंतु कधीकधी कोणत्याही संस्थेत कोणत्याही कंपनीत जास्त खर्च केला जाऊ शकत नाही अशा परिस्थितीत आपण एबीसी म्हणजेच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टिम सर्व 1 ते 50 ऍक्टिव्हिटीज ओळखू शकणार नाही पण त्यातील 1 ते 30 तरी ऍक्टिव्हिटीज ओळखू शकेल तर जरी आपण असे केले तरीही कमीतकमी आपण प्रथम बाह्यचक्रा पर्यंत पोहोचलो आहोत आणि नंतर मग पुढच्या वेळी 40 ऍक्टिव्हिटीज ओळखून यातील आणखी काही सुधारणा घडवून आणता येतील आणि नंतर पुढच्या वेळी आपण 45 ऍक्टिव्हिटीज करू शकतो आणि शेवटी जेव्हा आम्ही इतके कार्यक्षम होतो की आपल्याला सिस्टमची अंमलबजावणी कशी करावी हे आपण शिकतो आणि आपण या टप्प्यावर पोहोचू शकलो तर शेवटी आपण अचूक निर्णय घेऊ शकतो होय आम्ही आमच्या पद्धतीने सिस्टमची अंमलबजावणी करणे योग्य आहे आणि आता आम्ही ओव्हरकॉस्टची आणि अंडर कॉस्टिंगची समस्या दूर करण्याच्या स्थितीत आहोत आणि व्हेरिएबल कॉस्टच्या वापरानुसार आणि फिक्स्ड कॉस्टच्या वापरानुसार टोटल कॉस्ट ऑफ प्रॉडक्शनची किंमत काढू शकतो म्हणजेच ABC ची वास्तविक अंमलबजावणी होईल जेव्हा आपण या टप्प्यावर पोहोचाल पण प्रथमतः इथपर्यंत येण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आपण या टप्प्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यानंतर आपण या टप्प्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यानंतर आपण या टप्प्यापर्यंत पोहोचू शकता आणि मग आपण योग्य निर्णय घेऊ शकतो सिस्टम गुंतागुंतीची आहे म्हणून सर्व ऍक्टिव्हिटीजला वेळ लागतो म्हणून त्या बाबतीत सिस्टमची अंमलबजावणी करताना आम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे म्हणून एबीसी ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सिस्टममध्ये आम्ही भिन्न ऍक्टिव्हिटीज ओळखतो आणि मग आम्ही ड्रायव्हर्सची संख्या ओळखतो म्हणजेच ट्रान्झॅक्शन जर आपण एखाद्या प्रॉडक्टचे उत्पादन करत असू तर त्याच्या युनिट्स ची संख्या इथे ड्राइवर असू शकते म्हणून जर आपण मटेरियलच्या डिस्ट्रिब्युशनचा नंबर हा ड्राइवर असू शकतो उत्पादित होत असलेल्या युनिटची संख्या ड्राइवर असू शकते आणि मटेरियलची टोटल कॉस्ट किंवा कदाचित आपण म्हणू शकता त्या पैशाची एकूण किंमत असे विविध प्रकारचे घटक आहेत ते नंबर ड्रायव्हर्स ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स आणि प्रॉडक्ट सस्टेनिंग ड्रायव्हर्स असू शकतात जे केवळ खास स्पेशलिटी प्रॉडक्ट्ससाठी उपयुक्त असतात तर मुख्यत्वे हे ड्रायव्हर्स नंबर असू शकतात किंवा काही वेळा ट्रान्झॅक्शन्स असू शकतात तसेच आपण म्हणू शकता की ड्रायव्हर्स हे वेळेशी संबंधित असू शकतात ट्रान्झॅक्शन्स हे युनिट्स च्या संख्येशी संबंधित असू शकतात तसेच कालावधी एकूण कामगारांची संख्या संस्थेमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या असू शकतात आता उदाहरणार्थ विक्री खरेदी विभागात पाच लोक काम करीत आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी उपक्रम राबवित आहेत तर अशा परिस्थितीत कदाचित ते A उत्पादनास सामोरे जाण्यासाठी जास्त वेळ घालवत असतील जसे की निळ्या पेनची खरेदी करण्यास ते जास्त वेळ घालवत आहेत त्या खालोखाल काळ्या पेनसाठीचे साहित्य खरेदी करणे आणि नंतर जांभळा आणि लाल पेन म्हणून आपण शोधले पाहिजे की या 5 लोकांपैकी काळ्या पेनचे साहित्य विकत घेण्यासाठी किंवा निळ्या पेनसाठी किंवा लाल पेन आणि जांभळ्या पेनसाठी किती वेळ लागतो किंवा खर्च होतो आणि त्या एकूण किंमतीची गणना कशी करावी लागेल आणि या चार भिन्न प्रॉडक्ट्ससाठी ती फिक्स्ड कॉस्ट शोधून काढावी लागेल म्हणून आम्हाला वेगवेगळ्या प्रॉडक्ट ऍक्टिव्हिटीज ओळखणे आवश्यक आहे आम्हाला भिन्न घटक ओळखावे लागतील आणि मग शेवटी आपल्याला ही सिस्टिम कार्यान्वित करावी लागेल मग या सिस्टिमची अंमलबजावणी करण्याचे इतर महत्त्वाचे पैलू कोणते आहेत अंमलबजावणीची महत्त्वाची पूर्वस्थिती काय आहे ही सिस्टिम कशी कार्य करते आणि शेवटी आपण कोणत्याही संस्थेत सिस्टम तयार करताना हे कसे दिसते आपण पुढील वर्गात याबद्दल चर्चा करूया ही केवळ ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगवर आधारित प्रारंभिक चर्चा आहे मी तुम्हाला पुढच्या वर्गात पुढच्या स्तरावर नेईन आणि एकदा आम्हाला एबीसीच्या संकल्पनेबद्दल माहिती मिळाली तर आपण काही उदाहरणे देखील बघू आणि मग आम्हाला समजेल की ही एबीसी संकल्पना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा सर्विस सेक्टरमध्ये कशी लागू केली जाऊ शकते खूप खूप धन्यवाद